आपण रुटींग बद्दलची मागील काही लेक्चर्स पासून सुरू असलेली चर्चा कंटिन्यू करूया तुम्ही रिकॉल करू शकतात की आपण एरिया किंवा ग्रीड रुटींग संदर्भात अरबीट्रे 2 पॉईंट 2 डायमेन्शनल ग्रीड स्ट्रक्चर वर ऑब्स्टटॅकल असताना कशा पद्धतीने कनेक्ट करता येऊ शकतात याबद्दल चर्चा केली आहे ब्लॉक प्लेसमेंट केली असताना चॅनल आणि रुटींग रिजन डिफाइन करून ग्लोबल रुटींग कशाप्रकारे पूर्ण करावे याबद्दल देखील आपण चर्चा केली आहे प्रत्येक नेट साठी आपण अँप्रॉक्सिमते रुटींग रिजन सिक्वेन्स शोधून ट्रॅव्हर्स करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यानंतर आपण एकावेळी एक रुटींग रिजन कन्सिडर करून पर्टीक्युलर रुटींग रिजन साठी इंटर्कनेक्शन पॅटर्न चॅनल किंवा स्विच बॉक्स स्ट्रक्चर च्या साह्याने कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू या स्टेपला डिटेल रुटींग म्हणतात आणि आपण त्याबद्दल आज सविस्तरपणे चर्चा करणार आहोत आजच्या लेक्चरचा टॉपिक डिटेल रुटींग आहे आणि त्याचा भाग 1 आहे डिटेल रुटींग चा स्कोप रुटींग रिजन च्या इंटर्कनेक्शन नेट अॅक्च्युअल जॉमेट्रिक लेआउट प्रमाणे डिटरमाईन्स करावा लागतो टिपिकली एकावेळी एक रुटींग रिजन हँडल करावा लागतो त्यासाठी काही रिक्वायरमेंट असतात उदाहरणार्थ 2 डिफरंट नेट एकाच लेअर वर एकमेकांशी इंटरसेक्ट व्हायला नको नाहीतर तुम्ही समजू शकतात ते 2 नेट शॉर्ट सर्किट होतील 2 डिफरंट नेट असतील तर ते डिस्जॉईन्ट फॅशन मध्ये नॉन इंटरसेक्टींग लाईन सेगमेंट पद्धतीने लेड आऊट केले पाहिजे म्हणून हा प्रॉब्लेम मी मागे म्हटल्याप्रमाणे एका विशिष्ट वेळी एका पर्टिक्युलर रीजन कन्सिडरेशन करून सॉल्व करावा लागतो डिटेल रुटींग स्टेप ग्लोबल रुटींग फॉलो करतात आणि एकदा हे झाल्यावर आपल्याकडे कॉम्पॅक्शनसारखी काही इतर स्टेप असू शकतात जी आपण नंतर पाहू याठिकाणी आपण आतापर्यंत कोणत्या गोष्टींचे चर्चा केली ते मी पिक्टोरिअल डेमॉन्स्ट्रेशन किंवा इल्लूस्ट्रेशन स्वरूपात सांगत आहे ब्लॉक प्लेसमेंट नंतरचा सिनारिओ वर स्लाईड मध्ये दिला आहे रेक्टांगुलर बॉक्स म्हणजे ब्लॉक आहे आणि स्मॉल सर्कल म्हणजे पिन आहेत आपल्याला त्या कनेक्ट करायचा आहेत ग्लोबल रुटींग आपल्याला अँप्रॉक्सिमते रूट देते उदाहरणार्थ 2 पिन कनेक्ट करण्यासाठीचा अँप्रॉक्सिमते रूट 2 पिन दरम्यान बरेच अँप्रॉक्सिमते रूट असू शकतात ग्लोबल रुटींग आपल्याला कोणते रुटींग रिजन फॉलो करायचे आहे ती सिक्वेन्स देते परंतु डिटेल रुटींग मध्ये एक्जेक्ट कनेक्शन वायरचे जॉमेट्रीकल लेआउट वर्टीकल आणि हॉरीझॉन्टल सेगमेंट फायनल किंवा फिक्स करण्यासाठी मिळतात अशाप्रकारे डिटेल रुटींग स्कोप आहे एकदा डिटेल रुटींग पूर्ण झाले म्हणजे तुम्ही म्हणू शकतात की आपले रुटींग साठी लागणारे लेआउट पूर्ण झाले आहे आपण पुढच्या स्टेप ला जाऊ शकतो

आपण रिकॅप केले आहे आपण ग्लोबल रुटींग नंतर डिटेल रुटींग प्रॉब्लेम कन्सिडर करत आहात त्यासाठी काही महत्त्वाचे कन्सेप्ट समजून घेणे आवश्यक आहे मी कन्सेप्ट काही उदाहरणासह स्पष्ट करतो च्या मागच्या लेक्चर मध्ये मी ग्लोबल रुटींग बद्दल सांगितले होते की चिप वरची संपूर्ण स्पेस किंवा रुटींग रीजन टिपीकली रेक्टांगुलर रिजन मध्ये r1 r2 r3 याप्रमाणे पार्टिशन केला जातो डिफरंट रिझल्ट मध्ये तुम्ही रुटींग कॅरी आउट करू शकतात प्रत्येक नेट साठी कॉररेस्पॉन्डिन्ग टर्मिनल कनेक्ट करावे लागते टर्मिनल कनेक्ट करण्यासाठी सब रिजन सिक्वेन्स डिटरमाईन्स करून कोणते सब रिजन कोणत्या प्रकारे ट्रॅव्हल्स करावे लागतील ते ठरवावे लागते फ्लोटिंग टर्मिनल चा कन्सेप्ट मी थोड्या वेळाने इल्लूस्ट्रेट करतो जर दिलेले नेट रुटींग रीजन बाउंड्री क्रॉस करणार असेल तर फ्लोटिंग टर्मिनल चा कन्सेप्ट उपयोगात येतो फ्लोटिंग टर्मिनल म्हणजे असे टर्मिनल ज्यांचे एक्झॅक्ट लोकेशन किंवा पोझिशन आतापर्यंत फिक्स झाले नाही परंतु एकदा पर्टिक्युलर रुटींग रिजन साठी रुटींग कम्प्लीट झाले की फ्लोटिंग टर्मिनल फिक्स टर्मिनल मध्ये हे रूपांतरित होतील फ्लोटिंग टर्मिनल एक्झॅक्ट को ऑर्डिनेट किंवा लोकेशन फायनल किंवा फिक्स होते म्हणजे सब रिजन रुटींग कम्प्लीट झाल्यावर फ्लोटिंग पॉइंट फिक्स टर्मिनल होतील मी ते थोड्यावेळाने ने एक्सप्लेन करतो आपण रुटींग रिजन बद्दल चर्चा करूया जॉमेट्री आणि कॉन्सकटीव्ह रुटींग रिजन दरम्यानची रिलेशनशिप यानुसार रुटींग रिजन चे दोन टाईप आहेत त्यांना चॅनेल आणि स्विच बॉक्स असे म्हणतात चॅनेल म्हणजे काय चॅनेल म्हणजे एक प्रकारचे रिजन असते त्या ठिकाणी 2 पॅररल इज वर्टीकल आणि हॉरीझॉन्टल आणि त्या ठिकाणी कनेक्ट करण्यासाठीच्या काही पिन इज बाउंड्री वर लोकॅटेड असतात आपली टास्क म्हणजे फिक्स पॉईंट किंवा टर्मिनल इंटर्कनेक्ट करणे पॅररल बाउंड्री च्या आतील रिजन म्हणजे चॅनल होय आपण बऱ्याच चॅनल रुटींग टेक्निक पाहणार आहोत रेक्टांगुलर रिजन च्या चारही बाजूला टर्मिनल असलेले कॉम्प्लेक्स सिच्युएशन काही केसेस मध्ये हे येऊ शकते त्यालाच स्विच बॉक्स असे म्हणतात स्विच बॉक्स रुटींग चॅनल रुटींग पेक्षा टिपिकली जास्त कॉम्प्लेक्स असते स्विच बॉक्स रुटींग साठी काही टिपिकल इंटर्कनेक्शन मी दाखवणार आहे मी इंटर्कनेक्शन डिफरंट कलर ने दाखवणार आहे कलर म्हणजे कंनेक्शन्स डिफरंट मेटल लेअर वर लेआउट करण्यात येतील ब्राउन आणि ब्ल्यू लाईन 2 डिफरंट मेटल लेअर आणि त्यांचे जंक्शन वर आहेत जंक्शन म्हणजे 2 लेअर चे कनेक्शन एक वर्टीकल आणि एक हॉरीझॉन्टल लेअर दरम्यानचे जंक्शन दोन लेअर मधील कॉन्टॅक्ट कनेक्शन द्वारे तयार होते म्हणून जेव्हा ब्राउन आणि ब्लू लाईन एकमेकांना भेटतील त्या ठिकाणी जंक्शन तयार होते अशाप्रकारे चॅनल आणि स्विच बॉक्स बद्दल इन्फॉर्मेशन आहे

आता आपण एक महत्वाची गोष्ट पाहूया रुटींग रिजन मधील रिलेटिव्ह ऑर्डर नुसार पर्टिक्युलर रिजन बद्दलचे निर्णय घेता येईल समजा आपल्याकडे तीन रीजन 1 2 3 आणि त्यांच्याशी संबंधित ब्लॉक याप्रमाणे आहे तसेच बाउंड्री अक्रॉस पिन आहेत नेट रुटींग रिजन 1 त्यानंतर रिजन 2 आणि शेवटी रिजन 3 याप्रमाणे करायचे आहे असे का आहे मी तुम्हाला उदाहरण घेऊन सांगतो एक सोपे उदाहरण घेऊया समजा माझ्याकडे 4 ब्लॉक असलेला रेक्टांगुलर एरिया आहे वर स्लाईड मध्ये ब्लॉक प्लेसमेंट दाखविली आहे समजा माझ्याकडे टर्मिनल पॉईंट 1 आहे तसेच इतरही दोन पॉईंट म्हणजे एकूण तीन टर्मिनल पॉईंट आहेत इतरही क्रास न होणारे पॉईंट आहेत मी निरनिराळे सिनारीओ दाखवत आहे त्यानुसार आपल्याकडे चॅनेल 1 चॅनल 2 चॅनेल 3 तयार होत आहेत आपल्याला मागे म्हटल्याप्रमाणे नेट रुटींग चॅनेल 1 त्यानंतर चॅनेल 2 आणि शेवटी चॅनेल 3 याप्रमाणे करायचे आहे समजा मी चॅनेल 3 आधी कन्सिडर केले त्यासंबंधित रेक्टांगुलर रिजन कन्सिडर केला आता चॅनेल 3 डेफिनेशन काय आहे आपल्याकडे पिन असलेल्या 2 पॅररल बाउंड्री आहे एका बाजूला 1 आणि 2 यांची पोझिशन फिक्स आहे परंतु दुसऱ्या बाजूच्या 1 आणि 2 बद्दल काय ते लाईन सोबत कुठे असू शकतात त्यामुळे आपल्याला नेट 1 आणि नेट 2 एक्जेक्टली कोणत्या बाजूने येत आहे ते माहीत नाही म्हणूनच बाउंड्री वर 1 आणि 2 फ्लोटिंग टर्मिनल टर्मिनल ठेवले आहे समजा आपण एक वर्टीकल कनेक्शन आणि एक हॉरीझॉन्टल कनेक्शन च्या मदतीने नेट 1 सर्वप्रथम रुटींग केले म्हणजे ते ते फर्स्ट कनेक्शन होईल त्यानंतर 3 कनेक्ट केले आणि नंतर 2 कनेक्ट केले समजा अशाप्रकारे कनेक्शन पूर्ण केले आता 1 कडे पहा नेट 1 पर्टिक्युलर ट्रॅक वर आधीच लेड आऊट केले आहे नेट 2 त्या पॉईंट च्या दरम्यान हॉरीझॉन्टल येत आहे तुम्ही फ्लोटिंग पॉइंट टर्मिनल पाहू शकतात 2 डिफाइन केला नाही आता ते 1 आणि 2 फिक्स करण्यात आले आहे आपण 3 बाजूला घेऊ शकतो आणि रुटींग कम्प्लीट करू शकतो 1 पासून कनेक्ट करण्यासाठी आपल्याला योग्य प्रकारच्या लाईन ड्रॉ कराव्या लागतील त्याचप्रमाणे आपण 2 साठी लाईन आणि कनेक्शन ड्रॉ केले आहे याप्रमाणे आपण कनेक्शन पूर्ण करू शकतो खरंतर या उदाहरणांमुळे आपल्याला रूट 1 प्रथम का घ्यावा नंतर 2 आणि शेवटी 3 का घ्यावा समजू शकते अशाप्रकारे पर्टिक्युलर सिनारिओ आहे स्लाइस प्लेसमेंट टोपोलॉजी आहे समजा माझ्याकडे दुसरा नॉन स्लाइसेसबल फ्लोअर प्लान किंवा व्हील आहे याठिकाणी तुम्ही चेक केले तर लक्षात येईल की तुम्ही पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये ऑल रिजन पुन्हा रूट करू शकत नाही कारण इतर दिशांनी टर्मिनल येऊ शकतात उदाहरणार्थ मी 1 पासून सुरुवात केली या ठिकाणी लेफ्ट किंवा राईट साईडने टर्मिनल किंवा फ्लोटिंग टर्मिनल येऊ शकतात सिच्युएशन स्विच बॉक्स प्रमाणे होईल आपल्याला माहिती आहेस की स्विच बॉक्स रुटींग मध्ये टर्मिनल केवळ वर्टीकल आणि हॉरीझॉन्टल बाजूंनी येत नाही तर चारीही बाजूंनी येतात तुम्ही 1 रूट केल्यावर इतरांचे ऑर्डर मिळू शकेल टर्मिनल फिक्स केल्यावर 2 रूट करता येईल एकदाचा 2 फिक्स केल्यावर 3 रूट करता येईल येईल एकदाचा 3 फिक्स केल्यावर 4 रूट करता येईल काही रुटींग रीजन केवळ सिम्पल चॅनेल ऐवजी स्विच बॉक्स म्हणून कन्सिडर करता येईल येईल हा डिफरन्स आहे रुटींग बद्दलचे इतर काही कन्सिडरेशन्स खालील प्रमाणे आहे प्रथम म्हणजे किती टर्मिनल असावेत साधारण पणे बहुतेक नेट मध्ये 2 टर्मिनल असतात आणि ते 2 पॉईंट कनेक्ट करतात परंतु काही नेट मध्ये पावर आणि क्लॉक टर्मिनल सोबत इतरही कनेक्शन कॉररेस्पॉन्डिन्ग टु फॅन आऊट ऑफ सर्किट गेट आउटपुट 3 डिफरंट प्लेसेस ला जाऊ शकते 4 पॉईंट एकत्र कनेक्ट करावे लागू शकतात साधारणपणे पावर आणि क्लॉक ला लार्ज नंबर ऑफ टर्मिनल कनेक्ट करावे लागतात पावर आणि क्लॉक टर्मिनल स्वतंत्रपणे कन्सिडर करायला हवे कारण त्यांना स्पेशल टेक्निक लागते टीपीकली मल्टी टर्मिनल नेट 2 टर्मिनल नेट मध्ये डीकंपोज केले जातात आणि एका वेळी एक पद्धतीने रुटींग केले जातात इतर कन्सिडरेशन्स वायर किंवा लाईन विड्थ संदर्भात असतात हायर करंट कॅरी करणाऱ्या पावर आणि ग्राउंड लाईन ला जास्त विड्थ लागते तर सिग्नल कॅरी करणाऱ्या लाईन ला कमी विड्थ लागते तुम्हाला रीकॉल होत असेल तर मी मागे म्हटले होते की व्हॉया म्हणजे 2 ऍड्जसन्ट पॉईंट किंवा ऍड्जसन्ट लेअर्स दरम्यानचे कनेक्शन त्यासाठी 2 पॉईंट किंवा 2 लेअर्स कनेक्ट करण्यासाठी होल असायला हवे तुम्ही एक गोष्ट लक्षात असू द्या ती म्हणजे फॅब्रिकेशन प्रोसेस मध्ये हे व्हॉया लेआउट काढणे जरा डिफिकल्ट काम असते म्हणून कमी नंबरचे व्हॉया असणे केव्हाही चांगले असते व्हॉया त्याचे दोन टाईप आहेत पहिला म्हणजे रेग्युलर व्हॉया जो ऍड्जसन्ट लेअर्स दरम्यानचे कनेक्शन करतो आणि दुसरे म्हणजे स्टॅक व्हॉया जो 2 पेक्षा जास्त ऍड्जसन्ट लेअर्स दरम्यानचे कनेक्शन करतो आपल्याला ड्रिलिंग करून कनेक्शन करावे लागते स्टॅक व्हॉया जास्त डिफिकल्ट असतो बाउंड्री टाईप अजून एक प्रकार आहे आपण पाहिलेल्या उदाहरणांमध्ये स्ट्रैट लाईन बाउंड्री आहे बऱ्याच वेळेला अरबीट्रे नंबर ऑफ लेअर्स असतात नेट टाईप नुसार काही मॉडर्न टेक्नॉलॉजी 5 लेअर्स पर्यंत ऑलॉव करतात पावर ग्राउंड लाईन आणि क्लॉक सारखे काही नेट क्रिटिकल असतात त्यांना सेपरेटली आणि केअरफुली ऍड्रेस करावे लागते त्याचप्रमाणे सिग्नल नेट सारखे इतर कमी क्रिटिकल असणारे नेट असतात तुम्ही डायग्राम कडे पहिले तर तुमच्या लक्षात येईल कि टिपिकल CMOS फॅब्रिकेशन N टाईप NMOS ट्रांजिस्टर आणि P टाईप PMOS ट्रांजिस्टर आहे आपल्याला गेट आणि सोर्स स्वरूपात सबस्ट्रेट लागेल या ठिकाणी ड्रेन गेट आणि सोर्स दिले आहेत आपल्याला गेट इन्सुलेटेड लेअर्स वर फॅब्रिकेट करावे लागेल त्याच प्रमाणे P टाईप PMOS ट्रांजिस्टर साठी आपण N टाईप वेल क्रिएट करू शकतो आपण 2 P टाईप डोप रिजन एक सोर्स आणि दुसरा ड्रेन तयार करू प्रमाणे गेट असेल मी दाखविण्याचे कारण म्हणजे जेव्हा ट्रांजिस्टर इंटरकनेक्टेड असतील तेव्हाचा पिक्चर मी दाखवत आहे 2 ट्रांजिस्टर चा टॉप व्ह्यू आहे पहिला N टाईप ट्रांजिस्टर आणि दुसरा P टाईप ट्रांजिस्टर आहे सोर्स आणि ड्रेन मेटल ने कनेक्ट केले आहे गेट पॉलीसिलिकॉन लाईनने जोडले आहे वर स्लाईड मध्ये 3D व्ह्यू दिला आहे गेट कनेक्ट केले आहे N टाईप ट्रांजिस्टर चे सोर्स आणि ड्रेन दिले आहे P टाईप ट्रांजिस्टर चे सोर्स आणि ड्रेन दाखविले आहे मेटल लेअर M1 सोर्स आणि ड्रेन कनेक्ट करत आहे ते मी दाखविले आहे कनेक्शनचा साईड व्ह्यू पाहण्यासाठी आपल्याला होल मेटल लेअर M1 वर ड्रिलिंग करून ड्रेन पासून कनेक्शन करावे लागते कनेक्शन सोर्स ला कनेक्ट करावे लागते या ठिकाणी असे मल्टिपल कनेक्शन असू शकतात अशाप्रकारे व्हॉया कनेक्शन उदाहरण आहे व्हॉया कनेक्शन कोणत्याही लेअर्स पेयर दरम्यानचे असू शकते रुटींग साठी आपल्याला मेटल ते मेटल कनेक्शन ऍड्जसन्ट मेटल लेअर्स कनेक्शन जास्त इम्पॉर्टंट आहे बऱ्याच रुटींग टेक्निक ग्रीड बेस मॉडेल वापरतात वर स्लाईड मध्ये याप्रमाणे लाईन विड्थ इक्वल असते आणि त्या बॉण्ड्री वर अलाईन केलेल्या असतात साधारण लाईन अरबीट्रे प्लेस केलेल्या असतात आणि अरबीट्रे शेप च्या विड्थ हाइट असतात लाईन बॉण्ड्री वर अलाईन असतील असे नाही पॉवर आणि ग्राउंड नेट कडून टिपिकली असा अॅप्रोच फोलो केला जातो पुढे जेव्हा आपण मल्टीलेअर राउटिंग पाहतो म्हणजे आमच्याकडे 2 पेक्षा जास्त लेअर उपलब्ध असतात त्यासाठी काही मॉडेल्स देखील आहेत जी आम्ही ब्लू लाईन आणि ब्राउन लाईन पद्धतीने सांगितलेली आहेत आम्ही सांगितले की ते मॉडेल्स 2 डिफरेन्ट मेटल च्या लेअरवर आहेत परंतु सर्वसाधारणपणे 2 पेक्षा जास्त लेअर असू शकतात 3 असे समजू 3 लेअर बरेच पॉप्युलर आहे तर तिथे आपल्याकडे 2 ब्रॉड अॅप्रोच असू शकतात एक अनरिझर्व आहे म्हणजे कोणताही नेट सेगमेंट इतर कोणत्याही लेअर वर ठेवता येतो दुसरा रिझर्व लेअर बद्दल आहे तेथे काही रेस्ट्रीक्शन आहे रिझर्व लेअर मॉडेल्स उदाहरण म्हणजे 2 लेअर HV मॉडेल्स HV म्हणजे हॉरीझॉन्टल कनेक्शन मेटल 1 वर असते आणि वर्टीकल कनेक्शन मेटल 2 वर असते किंवा वर्टीकल कनेक्शन मेटल 1 वर असते आणि हॉरीझॉन्टल कनेक्शन मेटल 2 वर असते या ठिकाणी २ लेअर असल्या मुळे तुम्ही कन्व्हेंशन करू शकता कि सर्व हॉरीझॉन्टल लाईन खालच्या बाजूला मेटल लेअर 1 वर असतील सर्व वर्टीकल लाईन वरच्या बाजूला मेटल लेअर 2 वर असतील 3 लेअर m1 m2 m3 केस मध्ये त्याच प्रमाणे कन्व्हेंशन असतील तर सहसा आपण ज्या अल्गोरिदमबद्दल बोलतो त्यापैकी काही रिझर्व लेअर मॉडेलचे फोलो करीत असतात 3 लेयर रूटिंगसाठी ही काही उदाहरणे आहेत एक हे एचव्हीएच मॉडेल जिथे आपण पाहू शकतात की हॉरीझॉन्टल लाईन ब्राउन वर्टीकल लाईन ब्लू या तिसर्या हॉरीझॉन्टल लाईन ग्रीन आहेत हे 3 लेयर आहेत दुसरे व्हीएचव्ही ब्लू वर्टीकल लाईन ब्राउन हॉरीझॉन्टल लाईन ग्रीन देखील वर्टीकल लाईन आहे आपल्याकडे अनरिझर्व लेयर मॉडेल असू शकते जेथे आपण ब्लू सारख्या एकाच लेअरवर संपूर्ण नेट घालू शकता म्हणून काही सेगमेंट हॉरीझॉन्टल काही वर्टीकल आहेत त्याचप्रकारे हा ब्राउन सेम लेयर समान लेयरवर ग्रीन तर अनरिझर्व लेयर मॉडेलचा अर्थ असा आहे तर आपण या सेम लेयरवर तुम्ही हॉरीझॉन्टल आणि वर्टीकल दोन्ही सेगमेंटचे लेआउट करू शकता आता अनरिझर्व लेयर मॉडेल पहा कदाचित अल्गोरिदमिकरित्या हाताळणे थोडे कठीण आहे परंतु त्याचे काही स्पष्ट फायदे आहेत जर आपण एकाच लेयरवर संपूर्णपणे नेट ले आऊट करू शकत असाल तर दुसर्या लेयरला जोडण्यासाठी तुम्हाला कनेक्शनद्वारे कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही म्हणून तेथे काही स्पष्ट फायदे आहेत परंतु पुन्हा बहुतेक अल्गोरिदम प्रॉब्लेम चे काही प्रकारचे एक सिस्टिमॅटिक ट्रान्सफॉर्मशन करतात जे काही प्रकारच्या रिझर्व लेयर मॉडेलचा वापर करतात अशा प्रकारच्या लेआउटमध्ये बदल करतात जे आपण नंतर पाहू डिटेल रुटींग प्रॉब्लेम मध्ये चॅनल रुटींग खूप इम्पॉर्टंट आहे कारण मी मागे म्हटल्याप्रमाणे आपण फॅब्रिकेट किंवा डिझाईन करत असलेल्या VLSI ASICs चीप स्टॅंडर्ड सेल किंवा सेमी कस्टम डिझाईन मेथोडोलॉजी वापरतात डिझाईन मध्ये सेल वर स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे रो पद्धतीने अरेंज केलेल्या असतात मल्टिपल सेल विड्थ व्हेरी होत असतात अशाप्रकारे बऱ्याच सेल रो मध्ये असतात एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते ती म्हणजे दोन रो मधील स्पेस ते नॅचरल पद्धतीचे चॅनल असते हॉरीझॉन्टल चॅनलच्या पिन टॉप वरुन येतात तुम्हाला पिन इंटर्कनेक्ट कराव्या लागतात त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी पिन असतात तुम्हाला त्या पिन इंटर्कनेक्ट कराव्या लागतात वर स्लाईड मध्ये आपण 2 चॅनल C1 आणि C2 पाहू शकता अशाप्रकारे प्रॉब्लेम म्हणजे स्पेसिफिकली चॅनल रुटींग प्रॉब्लेम म्हणून रूपांतरित होतो म्हणून मी मागे म्हटल्याप्रमाणे चॅनल रुटींग केस साठी आपण रेक्टेंगुलर रिजन मध्ये इंटर्कनेक्शन करतो चॅनल च्या आत मध्ये ब्लॉक प्लेस केले नाहीत तसेच कोणत्याही प्रकारचे ऑब्स्टरकशन्स नाहीत मॉडर्न चीप फॅब्रिकेशन मध्ये चॅनल वापरले जातात म्हणूनच आपण चॅनल रुटर वापरतो त्याचे एडवांटेज म्हणजे अल्गोरिदम चा स्पीड आणि क्वालिटी इफिशियंट पद्धतीने व्हेरी होतं जातो तुम्ही चॅनल विड्थ स्टॅंडर्ड सेल विड्थ इतकी ऍडजेस्ट करू शकतात हंड्रेड परसेंटेज रुटींग कॉम्पलेशन ची गॅरंटी देणे हा जनरल रुटींग मधला कॉमन प्रॉब्लेम आहे रुटींग प्रॉब्लेम मधील एक प्रकारचा माइल स्टोन समजला जातो काही टरमिनोलॉजी आहेत ज्या आम्ही चॅनेल रूटिंगमध्ये वापरतो ट्रॅक ट्रॅक ही सेटिंग साठी उपलब्ध असलेली एक हॉरीझॉन्टल रो आहे ट्रंक हा एक हॉरीझॉन्टल वायर सेगमेंट आहे मल्टिपल ट्रंकचा वापर करून एक नेट जोडली जाऊ शकते ब्रांच एक वर्टीकल वायर सेगमेंट आहे जो ट्रंकला टर्मिनल जोडते आणि जसे मी म्हटले आहे की दोन लेयरमध्ये ट्रंक वायर च्या दरम्यान आणि ब्रांचच्या वायर दरम्यान व्हॉया कनेक्शन आहे चॅनल रुटींग प्रॉब्लेम डायग्राम काढून स्पष्ट केला आहे नंबर आणि पिन असलेल्या 2 हॉरीझॉन्टल लाईन आहे 1 2 3 नंबर असलेल्या पिन कनेक्ट करायचा आहे तर 0 नंबर असलेल्या पिन कनेक्ट करायच्या नाही टॉप 1 2 0 2 3 आणि बॉटमच्या 3 3 1 1 0 अशाप्रकारे 2 लिस्ट तयार होतात चॅनल रुटींग प्रोग्रॅम इम्प्लिमेंट करताना तुम्ही अल्गोरिदम मध्ये 2 वन डायमेन्शनल अरे वापरू शकतात अशा प्रकारचे एक सोल्युशन आहे आपण ब्रांच आणि ट्रंक टरमिनोलॉजी रीकॉल करू शकतो ब्रांच म्हणजे वर्टीकल ब्ल्यू लाईन वायर सेगमेंट आणि ट्रंक तसेच ट्रॅक म्हणजे हॉरीझॉन्टल वायर सेगमेंट आहे आपल्याकडे 3 ट्रॅक अवेलेबल आहेत आपण त्यावर 3 ट्रंक लेड आऊट केले आहे ट्रॅक म्हणजे रो वर अवेलेबल असलेली स्पेस कदाचित आपल्याला संपूर्ण स्पेस लागत नाही तर नेट वर हॉरीझॉन्टल वायर सेगमेंट ने वापरलेली स्पेस म्हणजे ट्रंक मी मागे म्हटल्याप्रमाणे चॅनल रूटर टास्क म्हणजे नेट चे हॉरीझॉन्टल वायर सेगमेंट ट्रॅक ला असाइन करणे आणि वर्टीकल वायर सेगमेंट सेम नेटच्या इतर ट्रॅक वर प्लेस केलेल्या हॉरीझॉन्टल वायर सेगमेंट ला कनेक्ट करणे आणि त्यानंतर नेट टर्मिनल्स हॉरीझॉन्टल नेट सेगमेंट ला कनेक्ट करणे याठिकाणी चॅनल हाईट मिनीमाईस करण्याचा ऑब्जेक्टिव्ह असतो त्यासोबतच काही हॉरीझॉन्टल आणि वर्टीकल कंसट्रेन पूर्ण करावे लागतात अशा प्रकारचे काय कंसट्रेन असतात ते पटकन पाहू हॉरीझॉन्टल कंसट्रेन म्हणजे जर 2 नेट हॉरिझॉन्टल स्पॅन ओव्हर लॅप होत असेल तर असे नेट सेपरेट ट्रॅकला असाइन करा आपण एक उदाहरण घेऊ समजा माझ्याकडे वर स्लाईड मध्ये दाखवल्याप्रमाणे एक चॅनल रुटींग प्रॉब्लेम आहे मी नेट 1 पाहून त्याचा स्पॅन आयडेंटिफाय केला त्याचप्रमाणे नेट 2 पाहून त्याचा स्पॅन आयडेंटिफाय केला माझ्या लक्षात आले की या 2 रेंज मध्ये ओव्हर लॅप आहे याचा अर्थ असा आहे की तुम्ही नेट 1 आणि नेट 2 एकाच ट्रॅक वर लेआउट करू शकणार नाहीत तुम्हाला मिनिमम 2 ट्रॅक लागतील आपल्याकडे HCG म्हणजे हॉरीझॉन्टल कंसट्रेन ग्राफ आहे ग्राफ मध्ये व्हर्टेक्स नेट नंबर इंडिकेट करतो 2 नेट एकाच कॉलम मध्ये कोठेतरी इंटरसेक्ट करत असतील तर इज ड्रॉ केली जाते आपण पण पाहू शकतात की 4 आणि 5 दरम्यान इज नाही ते एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही आणि रिक्वायरमेंट असेल तर एकाच ट्रॅक वर लेड आऊट करता येतील अशा प्रकारचा हॉरीझॉन्टल कंसट्रेन ग्राफ HCG असतो त्याचप्रमाणे आपल्याकडे वर्टीकल कंसट्रेन असतात वर्टीकल कंसट्रेन म्हणजे समजा एका कॉलमचे टॉप टर्मिनल 'i' आहे आणि बॉटम टर्मिनल 'j' आहे अशा परिस्थितीत आपल्याला नेट 'i' ला असाईन केलेला चा ट्रॅक नेट 'j' ला असाईन केलेला ट्रॅक च्या अबाउ असायला हवा आपण त्याबद्दल चे उदाहरण नंतर पाहू वर्टीकल कंसट्रेन अशा प्रकारचे असतात आपण पुन्हा चॅनल रुटींग प्रॉब्लेम पाहू वर स्लाईड मध्ये 3 आणि 0 दरम्यान कनेक्शन नाही इग्नोर करा 2 1 च्या वर आहे 2 5 वर आहे 1 3 वर आहे तर या ग्राफ मध्ये इज दिशानिर्देश 1 वरील 3 वर असतील तेथे 1 ते 3 पर्यंत एरो असेल 2 वरील 1 वर असेल तेथे 2 ते 1 असाएरो असेल हा वर्टीकल कंसट्रेन चा ग्राफ आहे आणि आपण पाहू शकता की या ग्राफ मध्ये सायकल देखील असू शकते जसे की एक 4 च्या वर आहे 4 वर 2 आहे आणि 2 कुठेतरी 1 वर आहे 2 1 च्या वर आहे 1 4 च्या वर आहे टॉप वर आहे २ तर व्हीसीजी मध्येही सायकल असू शकतात आपण पुढील लेक्चर मध्ये HCG आणि VCG चॅनल रुटींग साठी कशा प्रकारे वापरता येतील यावर चर्चा करू आपण चॅनेल रुटींग साठी सिम्पल आणि रीइफिशियंट अल्गोरिदम डेव्हलप करू